सर्वांना नमस्कार मागील वर्गांमध्ये आपल्याकडे फ्लिप फ्लॉपची ओळख झाली आहे म्हणूनच आम्ही क्लॉक केलेला फ्लिप फ्लॉप एज ट्रिगर फ्लिप फ्लॉप पाहिलेला आहे आणि आम्ही सत्य टेबलच्या रूपात फ्लिप फ्लॉपचे प्रतिनिधित्व पाहिले आहे आम्ही या विशिष्ट वर्गातील फ्लिप फ्लॉपचे इतर काही प्रतिनिधित्व पाहूया जे भविष्यातील वर्गात येणार्या अनुक्रमात्मक लॉजिक सर्किटचे विश्लेषण आणि अनुक्रमिक लॉजिक सर्किटच्या संश्लेषणासाठी उपयुक्त ठरेल तर आम्ही एस आर फ्लिप फ्लॉपपासून प्रारंभ करतो आणि आता आपण ज्याची चर्चा करतो ती म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण समीकरणातून प्रतिनिधित्व करणे तर एसआर फ्लिप फ्लॉपची सत्य सारणी आपण यासारख्या कॉम्पॅक्ट स्वरूपात पाहिली आहे आणि अधिक विस्तृत स्वरूपात ज्याचे येथे प्रतिनिधित्व केले जाऊ शकते म्हणूनच या सत्य सारणीला काही साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण सारणी देखील म्हटले जाते तर जर आपल्याला हे आठवत असेल की एस आणि आर साठी इनपुट 0 आणि 0 असेल तर वर्तमान विद्यमान स्थिती 0 असेल तर पुढील स्थिती देखील 0 असेल वर्तमान स्थिती 1 असेल तर पुढील स्थिती देखील 1 असेल जे पूर्वीचे स्थिती आहे ठीक जर इनपुट 0 आणि 1 असेल तर मागील स्थिती काय असली तरीही फ्लिप फ्लॉप रीसेट होईल तर ते 0 किंवा 1 पुढील स्थिती 0 आणि 0 आहे म्हणूनच आम्ही अधिक संक्षिप्त प्रतिनिधित्वात पाहिले आहे जेव्हा ते 1 0 असेल तेव्हा ते आधीचे मूल्य 1 न करता ते सेट केले जाईल अधिक संक्षिप्त प्रतिनिधित्वामध्ये हे असे आहे आणि जेव्हा ते 1 1 असते तेव्हा अनुमती नसते 1 ला परवानगी नसते तर आपल्याला हे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण मिळवायचे असेल जे आपण हे करू शकू हे फ्लिप फ्लॉपचे प्रतिनिधित्व करते तर हे आपले वर्तमान मूल्य आहे ज्यावर आधारित पुढील मिळवले जाते तर आपल्याकडे उपलब्ध आहे आपण एक कर्णो नकाशा तयार करतो किंवा इतर कोणतीही लहान उपकरणे देखील उपयुक्त आहेत तर येथे कल्पना आहे की आपल्यास क्यूएन प्लस 1 चे एसआर आणि क्यूएन चे फंक्शन म्हणून प्रतिनिधित्व करायचे आहे ही आयडिया ठीक आहे तर तुम्ही बौद्धिक बीजगणित किंवा इतर कुठल्याही तंत्राचा वापर करून किमान आधारभूत प्रतिनिधित्त्व घेऊ शकता आणि नंतर ते कमी करू शकता कर्णॉक नकाशा सुलभ आहे म्हणून आम्ही या तार्किक समीकरणाचे योग्य कर्णॉक नकाशावर आधारित प्रतिनिधित्व पाहतो तर एसआर 0 0 जर क्यूएन 0 असेल तर क्यूएन प्लस वन 0 असेल 1 क्यूएन प्लस 1 1 आहे ते 0 1 असल्यास ते रीसेट केले जाते तर 0 0 ते 1 0 असेल तर ते सेट केले आहे आणि 1 1 आमची परवानगी नाही परंतु आपण ते सांगू या काळजी करू नका याचा अर्थ असा की समीकरणातून आपल्याला ते 0 किंवा 1 मिळाले आहे की नाही हे काही फरक पडत नाही कारण एसआर फ्लिप फ्लॉप इनपुटवर मूल्य कधीही दिसणार नाही दोघांच्याही बाबतीत 1 असल्याचे प्रकरण मिळू शकते बरोबर तर आम्ही काळजी घेऊ नका एकतर 0 किंवा 1 अशी हे वापरू जे ग्रुपिंग कसे मिळवता येईल यावर अवलंबून आहे आणि कमीतकमी प्रतिनिधित्व देखील उपलब्ध करुन दिले जाऊ शकते तर या प्रकरणात ज्या गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो अशा या 1 चे सर्वात मोठे गट आपण येत आहोत जेथे या गोष्टीची काळजी घेतली जात नाही आणि त्या दृष्टीने आपण पाहतो की एस 1 च्या मूल्यासह स्थिर आहे तर काय येत आहे येथे एस म्हणजे उत्पादनाच्या एका शब्दाच्या रूपात येईल याशिवाय इतर कोणतीही टर्म नाही जी तिच्यासह एन्डेड होत आहे आणि हे 1 कव्हर केलेले नाही हे 1 आधीच कव्हर केले आहे परंतु आपण एकत्र एक मोठा गट तयार करू शकता 2 आकारचे गट ज्यामध्ये आम्हाला दिसेल की आर येथे 0 आहे येथे आर 0 आहे तर येथे येणारा व्हेरिएबल आर बार एक टर्म एक शाब्दिक आणि दुसरा क्यूएन आहे क्यूएन स्थिर मूल्य 1 सह स्थिर आहे तर क्यूएन यासाठी येणार आहे ओके तर मग आपण त्याचा सारांश काढू आणि क्यूएन प्लस वन एस प्लस आर बार क्यूएन म्हणून प्रतिनिधित्व करते ठीक आहे तर हे एस आर फ्लिप फ्लॉपचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण आहे हे स्पष्ट आहे का तर पुढे आपण जे के फ्लिप फ्लॉप चे वैशिष्ट्यीकृत समीकरण पाहू बरोबर जे के फ्लिप फ्लॉपचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण पुन्हा आपण सत्य टेबलसह सुरू करू तर जे के आणि क्यूएन सह सत्य सारणी ही वर्तमान मूल्य आहे ज्याच्या आधारे भविष्यातील मूल्य पुढील घड्याळाच्या ट्रिगरवर येईल आणि जेव्हा आम्ही जे के आणि क्यूएन सारखं पुन्हा प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याकडे आधी कर्णूक नकाशावर आधारित प्रतिनिधित्त्व हवे आहे आणि नंतर आपण कमीतकमी प्रतिनिधित्व कसे मिळवायचे ते पाहू तर एसआर फ्लिप फ्लॉप आणि जे के फ्लिप फ्लॉप चा सत्य टेबल वेगळे किंवा वैशिष्ट्यपूर्ण सारणी वेगळे कसे आहे ते पाहू तर या 0 0 इनपुट पर्यंत 0 1 इनपुट आणि 1 0 इनपुट पर्यंत ते समान आहेत तर 0 0 क्यूएन 0 1 0 1 0 1 म्हणून केवळ ज्या ठिकाणी ते भिन्न आहे ते 1 आणि 1 आहे बरोबर म्हणून जेव्हा 1 1 इनपुट म्हणून सादर केले जाईल तेव्हा एसआर फ्लिप फ्लॉपमध्ये परवानगी नाही जे के फ्लिप फ्लॉप मध्ये आउटपुटची पुढची स्थिती टॉगल करते म्हणजे जे आधीची स्थिती होते ते 0 होते ते 1 होते आणि ते 1 होते तर ते 0 होते जेणेकरून आपण येथे अधिक संक्षिप्त प्रतिनिधित्वात पाहिले आहे तर कर्णूक नकाशामध्ये कमीतकमी प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी 0 0 0 1 आणि 1 0 मध्ये एसआर फ्लिप फ्लॉप प्रमाणेच प्रवेश केला जाईल आणि आम्ही ते थेट सत्यतेच्या टेबलावरुन 1 1 वर देखील मिळवू शकतो 1 1 साठी आता आम्हाला वेगळी एंट्री मिळाली आहे आधी परवानगी नव्हती म्हणून आम्ही काळजी करू नका don't care इथे ठेवले जर ते 0 असेल तर ते 1 1 असेल तर पुढील मूल्य 1 असेल आणि जर ते 1 असेल तर पुढील मूल्य 0 असेल बरोबर हे समजले आहे तर यासह आपण कमीतकमी अभिव्यक्ती पुढे करतो कमीतकमी अभिव्यक्ती कशी शोधायची शक्य तितका मोठा गट तयार करून आम्हाला पुन्हा माहित आहे आणि आपण एसओपीचे प्रतिनिधित्व शोधत असल्यास आम्हाला सर्व 1 कव्हर करावे लागतील तर हा एक गट आहे ज्याने या दोन 1 ला आवरण कव्हर केले आहे आणि हा दुसरा गट जो या दोन 1 चे आवरण कव्हर आहे आणि जे आपण येथे पाहतो की क्यूएन 0 सह स्थिर आहे आणि जे 1 सह स्थिर आहे तर जे क्यूएन बार एक असेल उत्पादन पद जो येत आहे आणि जो या गटाचे प्रतिनिधित्व करेल आणि या गटाचे प्रतिनिधित्व आम्ही मागील प्रकरणात पाहिले त्याप्रमाणेच केले जाईल तर हा आपला के 0 आहे तर के बार आणि क्यूएन 1 सोबत आहे तर क्यूएन तर हे दोन प्रॉडक्ट उत्पादन टरम्स जेव्हा आपण त्याची बेरीज कराल तेव्हा आपणला जे के फ्लिप फ्लॉपचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण मिळेल ठीक स्पष्ट ठीक आहे डी किंवा डिले फ्लिप फ्लॉपमध्ये मागील स्थितीकडे दुर्लक्ष करून हे इनपुट 0 फक्त पुढील स्थितीत ढकलले जाते आणि जर 1 1 बरोबर सादर केले असेल तर मागील स्थितीत काय आहे याची पर्वा न करता आउटपुट 1 1 होईल पुढचे स्थिती 1 1 होईल जेव्हा आपण हे आपल्या ओळखीच्या स्वरूपात ठेवू तेव्हा कर्णो नकाशाकडे आपल्याकडे 2 व्हेरिएबल्स आहेत ठीक अशा प्रकारच्या चार नोंदी आवश्यक असतील तर डी साठी 0 च्या बरोबर आहे हे 0 आणि 1 आहे बरोबर जरी क्यूएन 0 किंवा 1 किंवा आणि डी बरोबर आहे 1 हे 1 आणि 1 आहे जरी क्यूएन 0 किंवा 1 आहे ठीक तर या प्रकरणात आमच्याकडे केवळ एक विशिष्ट उत्पाद संज्ञा उद्भवली आहे कारण दोन्ही 1 ला कव्हर व्यापण्यासाठी करण्यासाठी फक्त एकच गट पुरेसा आहे आणि ज्यासाठी डी मूल्य बाकी आहे डीचे मूल्य 1 आहे बरोबर तर क्यूएन प्लस 1 हे फक्त डीके आहे तर ते फक्त आहे तर हे डी फ्लिप फ्लॉपचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण आहे स्पष्ट आहे 𝑄𝑄𝑛𝑛1𝐷𝐷 तर आम्ही येथे आणखी एक फ्लिप फ्लॉप सादर करतो ज्यास आम्ही टी फ्लिप फ्लॉप किंवा टॉगल फ्लिप फ्लॉप म्हणतो तर मुळात आम्ही टी फ्लिप फ्लॉपच्या लॉजिक सर्किटचे अंतर्गत सर्किट काय असेल हे कल्पना करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जेके फ्लिप फ्लॉप कसा बनविला जातो याचा संदर्भ देतो आणि नंतर आम्ही जे आणि केच्या दोन्ही इनपुटला जोडल्यास आणि एकत्र जोडले तर लक्षात ठेवा एसआर आणि डी दरम्यान आमच्याकडे एक इनव्हर्टर होते येथे इन्व्हर्टर नाही ठीक एसआर ते डी पर्यंत आम्ही एस ला डी म्हणून ठेवले होते आणि नंतर आर डी उलटे होते तर येथे एक NOT गेट आहे तेथे असा कोणताही NOT गेट थेट जोडलेला नाही म्हणूनच ते एकल इनपुट फ्लिप फ्लॉप होते तर त्या सर्व गोष्टी आत ढकलल्या गेल्या लॉजिक सर्किटच्या आत एखाद्या विशिष्ट गटात तुम्हाला माहित आहे ठीक आहे जिथे सर्व घटक तिथे असतात मग आपल्याला मिळणारे एकच इनपुट फ्लिप फ्लॉप होते अर्थात हे घड्याळ पॉझिटिव्ह ट्रिगर केलेले आहे आणि सर्व आणि क्यू आणि क्यू बार बाहेर आहे म्हणूनच हे बबल तेथे आहे जर हे आत असेल तर हे चिन्ह म्हणजे क्यू आणि क्यू बार आत येतील तर बबल ठेवले नाही आम्ही यापूर्वी याबद्दल चर्चा केली आहे तर ही तुमचे टी फ्लिप फ्लॉप आहे ठीक म्हणून टी फ्लिप फ्लॉप चे मग सत्य टेबल किंवा वैशिष्ट्यपूर्ण सारणी काय असेल तर 0 इनपुटवर सादर केले जाईल तर हे J आणि K सारखेच आहे 0 0 त्यामुळे मागील स्टेटस परत येईल तर ती 0 असेल तर 0 आहे 1 हे 1 आहे आणि जर 1 प्रस्तुत केले तर जे के फ्लिप फ्लॉपसाठी असे आहे की दोन्ही इनपुट 1 आहेत कारण टी 1 च्या बरोबरीने आउटपुट टॉगल करेल पुढचे स्थिती मागील स्थितीचे उलट होईल तर 0 होते 1 1 होते 0 हे ठीक आहे जर आपण त्यामधून वैशिष्ट्यपूर्ण समीकरण मिळविण्याचा प्रयत्न केला तर कमीतकमी अभिव्यक्ती तर आपण असे पाहू शकतो टी समतुल्य 0 आहे पूर्वीची व्हॅल्यू टिकवून ठेवली आहेत तर 0 0 आहे 1 1 आहे आणि टी 1 आहे म्हणून ते टॉगल करते म्हणून 0 1 होते आणि 1 होते 0 ते ठीक आहे तर आता आपण पाहतो की 1 चा मोठा गट शक्य नाही फक्त 1 सदस्य गट आहेत म्हणून हा एक गट आहे आणि दुसरा गट येथे आहे तर टी हे टी आणि क्यूएन बार आहे ठीक आणि हे दुसरे टी एन बार आहे 0 आणि क्यू एन आहे तर हे तुमचे टी फ्लिप फ्लॉप वैशिष्ट्यपूर्ण समीकरण आहे तर आपण या सर्व गोष्टी नंतर वापरुया त्यानंतरच्या वर्गांमध्ये आपण त्याचा वापर कसा करायचा ते पाहू पुढे उत्तेजन सारणीद्वारे आणखी एक प्रतिनिधित्व केले आहे हे मनोरंजक आहे सर्किट उत्तेजन सारणी आणि त्याचे अनुसरण करणार्या एकाचे विश्लेषण करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण समीकरण आणि वैशिष्ट्यपूर्ण सारणी किंवा सत्य सारणी उपयुक्त ठरणार आहेत परंतु आम्ही त्याबद्दल चर्चा करू ते उपयुक्त आहे संश्लेषणासाठी उपयुक्त आहेत सर्किटचे डिझाइन तर ही सर्व उदाहरणे आम्ही पुढील भावी वर्गात घेऊ तर आत्ता आम्ही वेगवेगळ्या स्वरूपात फ्लिप फ्लॉपचे प्रतिनिधित्व कसे करायचे हे शिकत आहोत तर आम्हाला उत्तेजन टेबल काय सांगते तर उत्तेजन फ्लिप फ्लॉपच्या इनपुटवर कोणत्या प्रकारचे उत्तेजन उपस्थित असावे तर एस आर फ्लिप फ्लॉपसाठी फ्लिप फ्लॉपचे इनपुट एस आणि आर आहे दुसरे एक म्हणजे घड्याळ घड्याळ हे फक्त ट्रिगर करणारे आहे आणि एस आणि आर मधील आऊटपुट बदलांच्या आधारावर आधारित आहे पुढची स्थिती बदलते आणि अर्थातच आधीची अभिप्राय स्थिती इत्यादीं इत्यादीं हा कथेचा आणखी एक भाग आहे येथे बाह्य उत्तेजन बाह्य इनपुट जे ट्रिगर करण्यासाठी आहे फ्लिप फ्लॉपमध्ये बदल करणे आवश्यक आहे ते आहे जे आपण शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत तर त्या संदर्भात त्या संदर्भात एसआर फ्लिप फ्लॉपसाठी आम्ही उत्तेजन शोधत आहोत जेव्हा आपण पाहतो की मागील स्थिती 0 होते आणि पुढील स्थिती देखील 0 आहे वर्तमान स्थितीपासून पुढील स्थितीपर्यंत आहे आधीची अवस्था 0 होती आणि पुढील स्थिती देखील 0 आहे जर आपण हेच निरीक्षण केले तर आपण एस आणि आर मधील इनपुट काय शोधू शकतो मागील व्हॅल्यू 0 होती तर पुढील व्हॅल्यू देखील 0 असेल तर आम्ही सत्य टेबलवरून हे शोधू शकतो म्हणजे याचा अर्थ असा की आपण एका बाबतीत असे पाहिले की मागील स्थिती 0 0 कायम आहे तर आधीची व्हॅल्यू टिकवून ठेवली जाईल तर आपण 0 आधीचे व्हॅल्यू 0 आणि पुढील व्हॅल्यू 0 असे बोलत आहोत तर जेव्हा हे आधी होईल जेव्हा इनपुट 0 0 असेल तेव्हा शक्य असेल आणि त्याऐवजी इनपुट तुम्हाला माहित आहे का इनपुट 0 0 असेल जर इनपुट 0 1 असेल तर पुढील स्थिती देखील 0 असेल कृपया हा भाग समजून घ्या तर जर आपण एसआर फ्लिप फ्लॉप च्या अधिक विस्तृत सत्य सारणीकडे परत जाऊ ओके तर आपण हे पाहू शकतो की हे 0 1 आहे आणि आधीची व्हॅल्यू 0 आहे पुढील व्हॅल्यू 0 आणि 0 0 आधीची व्हॅल्यू 0 पुढील व्हॅल्यू आहे 0 तर दोन्ही बाबतीत हे घडत आहे तर हे असेच लक्षात आल्यास आपण असे म्हणू शकतो की 0 0 किंवा 0 1 पैकी एकतर एसआर येथे सादर केले गेले होते की ते 0 वरून 0 वर बदलले आहे आणि आम्ही त्यास अधिक संक्षिप्त स्वरूपात कसे प्रतिनिधित्व करू शकतो आम्ही हे 0 X म्हणून लिहू शकतो एक्स म्हणजे डोन्ट केअर काळजी न घेता तर याचा अर्थ असा की एस 0 असणे आवश्यक आहे आणि आर 0 किंवा 1 पैकी कोणतेही असू शकते ज्यासाठी मागील मूल्य 0 असेल तर पुढील मूल्य निश्चितपणे 0 असेल ठीक हेच आहे उत्तेजनाच्या टेबलमध्ये प्रवेश म्हणून तर 0 ते 0 आपण पाहू शकता की आवश्यक असलेले इनपुट 0 0 किंवा 0 1 अधिक कॉम्पॅक्ट स्वरूपात 0 क्रॉस 0 एक्स असणे आवश्यक आहे हे ठीक आहे का आता या संक्रमणाच्या वेगवेगळ्या शक्यता काय आहेत कारण ही एक थोडीशी गोष्ट आहे हे होईल फ्लिप फ्लॉपमध्ये केवळ 1 बिट माहिती असते तर 0 ते 0 ही एक शक्यता आहे की जी आपण आधीच अन्वेषण केला आहे तर इतर एक 0 ते 1 1 ते 0 आणि 1 ते 1 आहे तर या प्रत्येक प्रकरणात आम्ही असे शोधू शकतो की जर असे संक्रमण झाले तर एसआर इनपुटवर काय उत्तेजन आहे म्हणून 0 ते 1 बरोबर तर आधीचे मूल्य 0 पुढील मूल्य 1 होते जेणेकरून आपल्याला सत्य सारणीवरून समजू शकते की 1 आणि 0 असणे आवश्यक आहे ते सेट होत आहे 0 0 उद्भवणार नाही मदत करणार नाही कारण मागील मूल्य ठेवले जाईल बरोबर जर आपण 0 0 ठेवले तर 0 केवळ 0 राहील म्हणून 1 आणि 0 ठेवावा लागेल 1 ते 0 0 आणि 1 आणि 1 ते 1 साठी 1 ते 1 साठी आपल्याकडे 0 0 केस असू शकतात जर आपल्याकडे 0 0 असल्यास आधीचे मूल्य कायम ठेवले असेल आणि जर आपल्याकडे 1 0 असेल तर पुढील मूल्य 1 असल्याची खात्री देखील करेल यापैकी एखादे प्रकरण अस्तित्त्वात असल्यास जर आधीचे मूल्य 1 पुढील मूल्य निश्चित असेल तर 1 असेल तर आर 0 असणे आवश्यक आहे आणि एस 0 आणि 1 मधील कोणतेही असू शकते म्हणूनच आपण असे म्हणतो की आम्ही क्रॉस 0 म्हणून म्हणतो हे स्पष्ट आहे का तर एस आर फ्लिप फ्लॉपचे उत्तेजन सारण आता असेच दिसते आहे तर हे सत्य टेबल किंवा वैशिष्ट्यपूर्ण सारणीचे पुन्हा वाचन करणे आणि त्यास वेगळ्या पद्धतीने ठेवणे होय सर्किटमधून दुसर्या स्थितीत जायचे असल्यास आणि स्थिती स्वतंत्र घटकांद्वारे दर्शविल्या गेल्या पाहिजेत जे नंतर इनपुट वर काय असावे हे निश्चित बदल होण्यासाठी फ्लिप फ्लॉप असतात तर हे उजवीकडे उलट्या दिशेने पहात आहे वैशिष्ट्यपूर्ण सारणी सत्य सारणी जर हे इनपुट असेल तर काय होईल काय होईल कोणता बदल होईल आणि उत्तेजन सारणी जर हा बदल होणार असेल तर इनपुट म्हणून काय सादर करायचे आहे ओके तर अशा प्रकारे या दोन सादरीकरणे एकमेकांपेक्षा भिन्न आहेत तर हे एस आर फ्लिप फ्लॉपसाठी आहे जेणेकरून इतर फ्लिप फ्लॉपसाठी ते कसे असेल हे आम्ही पाहू शकतो तर जेके फ्लिप फ्लॉपसाठी जेके फ्लिप फ्लॉपसाठी तर पुन्हा ही संक्रमणे या सर्व 4 संक्रमणांमध्ये 0 ते 0 योग्य मानले जातील तर जर 0 0 विद्यमान असेल तर मागील स्थिती परत येईल आणि 0 0 तेथे आहे यामुळे पुढील स्थिती 0 आधीच्या स्थितीसाठी 0 असेल तर हे 0 क्रॉस आहे आणि मागील केस प्रमाणे 1 1 आहे तर 0 0 आणि 1 0 ही दोन्ही प्रकरणे बनत आहेत जर आधीची अवस्था 1 होती तर पुढील स्थिती 1 होते तर या दोन गोष्टी आपण पाहु शकतो की आपण एसआर फ्लिप फ्लॉप उत्तेजन सारणीतून कल्पना करू शकतो आता इतर दोन प्रकरणांकडे येत आहे तर एसआर फ्लिप फ्लॉपमध्ये 0 ते 1 0 ते 1 साठी ते फक्त 1 आणि 0 होते ठीक परंतु 1 1 इनपुटसाठी जेके फ्लिप फ्लॉपमध्ये आउटपुट टॉगल करते माहित आहे मागील व्हॅल्यू 0 असेल तर पुढील व्हॅल्यू 1 होईल जेव्हा इनपुट 1 1 बरोबर असेल तर तर 1 0 तसेच 1 1 - का कारण स्थिती टॉगल करते 0 1 उपलब्ध होते आणि म्हणूनच 1 0 कारण अशा प्रकारे गोष्टी सेट केल्या जातात म्हणजे एसआर फ्लिप फ्लॉप सेटिंग आहे ठीक जेके फ्लिप फ्लॉप इनपुट वर योग्य तेच आहे तर ही दोन प्रकरणे आपण पाहू शकतो की 0 ते 1 संक्रमण शक्य आहे तर आम्ही एसआर फ्लिप फ्लॉप ट्रूथ टेबल उत्तेजन टेबलसाठी केल्या प्रमाणेच हे 1 क्रॉस म्हणून ठेवू शकतो त्याचप्रमाणे 1 ते 0 संक्रमणासाठी पूर्वी फक्त 0 1 होती आता 1 1 देखील शक्य आहे कारण जेके फ्लिप फ्लॉप मधील सत्य टेबलच्या या टॉगलिंग भागामुळे म्हणून क्रॉस हा 1 बनतो तर हे कसे वेगळे आहे आणि ते कशाचे अर्थ आहे आणि इतर गोष्टी आहेत ठीक जर आपल्याला एसआर फ्लिप फ्लॉप किंवा जेके फ्लिप फ्लॉप वापरुन एखादे सर्किट हवे असेल तर या गोष्टी कशा येतील ज्या आपण भविष्यातील वर्गात शोधू आता डी फ्लिप फ्लॉपसाठी ते तुलनेने सरळ आहे तर आम्हाला माहित आहे की पुढील स्थिती 0 असेल तर पुढील स्थिती 0 ते 0 प्रकरणांसाठी असल्यास इनपुट 0 असणे आवश्यक आहे 1 इनपुट उपस्थित असणे आवश्यक आहे पुन्हा 1 पासून 0 पर्यंत पुढील स्थिती 1 असल्याने इनपुट उपस्थित 0 असणे आवश्यक आहे 1 ते 1 पुन्हा इनपुट 1 असणे आवश्यक आहे तर हे डी फ्लिप फ्लॉपची उत्तेजक सारणी आहे आणि टी फ्लिप फ्लॉपच्या उत्तेजनाच्या टेबलसाठी तर आपल्याकडे 0 ते 0 झाले आहे तर मागील स्थिती राखली जाईल तर हे 0 आहे 0 ते 1 टॉगलिंग आहे ठीक तर इनपुट 1 असणे आवश्यक आहे 1 ते 0 पुन्हा टॉगलिंग आहे ठीक म्हणून इनपुट 1 असणे आवश्यक आहे आणि 1 ते 1 मागील स्थिती राखली आहे तर ते इनपुट 0 असणे आवश्यक आहे तर हे असे आहे उत्तेजक टेबल उत्तेजन सारणीद्वारे आम्ही भिन्न फ्लिप फ्लॉप दर्शवू शकतो ओके आता उत्तेजक सारणी आपण तिथे जे काही पाहिले आहे ते आपण स्थिती संक्रमण आकृतीच्या स्वरूपात ठेवू शकतो हे फ्लिप फ्लॉप मध्ये काय घडते आहे हे पाहण्याचा हा आणखी एक मार्ग आहे ओके तर एका विशिष्ट फ्लिप फ्लॉपसाठी आमच्याकडे दोन स्थिती आहे कारण ती ती थोडी माहिती साठवते स्थिती जेव्हा याचे आउटपुट 1 असेल आणि स्थिती जेव्हा याचे आउटपुट 1 असेल ओके संक्रमणाचा अर्थ असा की जेव्हा इनपुटवर उत्तेजन येते तेव्हा ते मला म्हणायचे असते की ते आता एक संक्रमण बनवू शकते तर ते पुढील स्थितीत 1 म्हणून संक्रमण करेल की सध्याची स्थिती 0 असल्यास ती 0 स्थितीत राहील ठीक तर हे स्पष्ट केले आहे की आकृतीद्वारे स्थिती संक्रमण आकृतीच्या रूपात चित्रितपणे चित्रित केले जाते तर जर आपण एसआर फ्लिप फ्लॉप स्थिती संक्रमण आकृतीकडे पाहिले तर हे मूल्य 0 असलेले एक स्थिती आहे आणि हे दुसरी स्थिती आहे सध्याचे स्थिती 1 ने वर्णन केले आहे

आता जेव्हा हे 0 स्थितीत असेल आणि त्याला 0 0 इनपुट प्राप्त होईल तेव्हा काय होईल हे त्याच स्थितीत राहील म्हणूनच या ओळीद्वारे हे दर्शविले गेले आहे आणि हे दर्शविण्यासाठी तेथे हा बाण चिन्ह असेल आणि जर ते 0 स्थितीत असेल आणि जर त्याला 0 1 प्राप्त झाले जर त्याला 0 1 प्राप्त झाले तर काय होईल ते फक्त 0 वर राहील तर 0 0 0 आणि 0 1 प्रकरणांमध्ये 0 वर शिल्लक आहे म्हणून आम्ही उत्तेजन सारणीमधून सत्य सारण्यावरून देखील आपल्याला शोधू शकतो उलट्या मार्गाने आपण ते शोधू शकतो बरोबर आता हे 0 वर आहे 0 0 0 1 आपण पाहिले जर त्याला 1 0 प्राप्त झाले तर काय होईल ते सेट होईल ते आउटपुट होईल पुढचे स्थिती 1 होईल फ्लिप फ्लॉपची अवस्था 1 होईल बरोबर तर ते 1 वर जाईल जेणेकरून येथे या बाणाद्वारे दाखवले जाईल 0 वरुन ते 1 वर येईल आणि जेव्हा सादर केलेले इनपुट 1 0 असेल ते ठीक आहे का आता त्या स्थितीत 1 आहे स्थिती 1 येथे आहे आणि ते प्राप्त होत आहे आपल्याला माहिती आहे 1 1 व्यतिरिक्त इतर जे काही अनुमत आहे ते 0 1 1 0 आणि 0 1 बरोबर अनुमत आहे म्हणून एसआर फ्लिप फ्लॉपसाठी परवानगी असलेल्या या तीन गोष्टी आहेत तर जर त्याला 0 0 प्राप्त झाले तर ते फक्त 1 वर राहील तर 1 1 1 0 ते 1 वर राहील आणि जर त्याला 0 1 प्राप्त झाले तर ते 0 स्थितीत परत जाईल ते 0 स्थितीत जाईल ते ठीक आहे तर स्थिर स्थितीतील प्रत्येकासाठी एसआर फ्लिप फ्लॉपसाठी या द्वि स्थिर सर्किटसाठी पुढील स्थिती काय असेल हे आम्ही अनुज्ञेय इनपुट शोधू शकतो आणि आपण पाहिले त्याप्रमाणे स्थिती संक्रमण आकृत्याद्वारे आम्ही चित्रितपणे त्याचे वर्णन करू शकतो येथे तर जेके फ्लिप फ्लॉप पुन्हा चालू स्थिती 0 आहे योग्य जर ती 0 आणि 1 मिळाली तर ती येथेच राहील जर ती 1 0 मिळाली तर ती तिथे जाईल जर त्याला 1 1 मिळाले नेहमीसाठी आता 1 1 देखील शक्य आहे नंतर ते 1 वर जाईल ओके 1 वर जर त्याला 0 0 प्राप्त झाले तर ते येथेच राहतील 1 0 ते येथेच राहील आणि जर 0 1 प्राप्त झाले तर ते 0 आणि 1 1 वर जाईल पुन्हा ते टॉगल होईल ते त्याच प्रमाणे 0 वर जाईल डी फ्लिप फ्लॉप साठी स्थिर स्थिती 0 जर 0 मिळाले तर ते येथेच थांबेल जर ते 1 प्राप्त झाले तर ते 1 वर जाईल जर ते 1 वर असेल जर त्याला 1 मिळाले तर ते तिथेच राहील जर त्याला 0 मिळाले तर ते 0 वर राहील आणि टॉगल फ्लीप फ्लोप साठी जर त्याला 0 मिळाले तर ते 0 वर राहील आणि जर त्याला 1 मिळाले तर ते टॉगल होईल ते एकाकडे जाईल आणि 1 वर जर त्याला 0 मिळाले तर ते 1 ला जाईल आणि जर त्याला 1 मिळाले तर ते टॉगल होईल आणि 0 वर जाईल ओके हे इतर प्रकारचे प्रतिनिधित्व करण्याचे इतर मार्ग आहे टायमिंग डायग्राम द्वारे आणखी एक प्रतिनिधित्वओके या सर्व प्रकरणांमध्ये विलंब आणि इतर गोष्टी आहेत ठीक तथापि त्या लहान असू शकतात दृश्यमान नाहीत आम्ही आतापर्यंत चर्चा केलेल्या या सर्व प्रतिनिधित्व तर जर आपण फ्लिप फ्लॉपचे प्रतिनिधित्व करीत आहोत तर विशिष्ट आदानांच्या संचासाठी होणारी संक्रमणे आणि त्याऐवजी सर्व संभाव्य इनपुट उत्तेजनाचा संच म्हणून टायमिंग आकृत्याद्वारे आपण ते दर्शवू शकतो ठीक ज्याची आपण काही उदाहरणांद्वारे चर्चा करू त्यानंतरच्या वर्गांमध्ये फ्लिप फ्लॉपचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण म्हणजे वर्तमान इनपुट आणि सद्य स्थितीचा विचार करून पुढील स्थितीचे किमान प्रतिनिधित्व फ्लिप फ्लॉप एका विशिष्ट स्थितीतून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी इनपुट आवश्यक आहे हे टेब्यूलर फॉर्ममध्ये उत्तेजक टेबल दर्शविते डोन्ट केअर काळजी घेत नाही उत्तेजन सारणीत हे दर्शविते की 0 किंवा 1 विचारात घेण्याऐवजी व्हेरिएबलकडे दुर्लक्ष करून विशिष्ट संक्रमण होईल आणि विशिष्ट इनपुटसाठी फ्लिप फ्लॉपच्या स्थितीतील बदल स्थिती संक्रमण आकृतीद्वारे दर्शविला जाऊ शकतो जेव्हा आपण सचित्र वर्णन शोधत आहात